तर जर आपण 8051 च्या या पिन आकृतीमध्ये पाहिले तर ही 8051 ची पिन आकृती आहे तसेच हे 3151 आणि 8951 साठी देखील समान आहे म्हणून आपण कमीतकमी पिनवर चर्चा केलेली आहे म्हणून आपण पुढील स्लाइड्समध्ये हे तपशीलवार पाहूया महत्त्वाचे पिन असे आहेत प्रथम 8051 चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यास 4 आयओ पोर्ट मिळाले आहेत आणि त्या बाबतीत जर आपण कोणत्याही मायक्रोकंट्रोलरकडे पहिले तर मायक्रोकंट्रोलर हे वातावरणाशी बोलत असतात तर हे आयओ पोर्ट त्यांचे आणि सर्व मायक्रोकंट्रोलरचे महत्त्वपूर्ण भाग आहेत त्यांच्याकडे काही आयओ पोर्ट आहेत तर 8051 मध्ये अशी 4 आयओ पोर्ट आहेत जी P0 ते P3 म्हणून चिन्हांकित केली आहेत पोर्ट 0 हे चिप प्रोसेसरच्या 32 ते 39 पिन दरम्यान आहे आणि आम्ही त्याला पी 0 असे म्हणतो त्यांना P0 0 ते P0 7 असे देखील लिहिले जाते हे बीट accessible करण्यासाठी या पिन P0 7 म्हणून लिहित आहोत म्हणून आपण भिन्न बिट्सला स्वतंत्रपणे नियंत्रित करू शकतो म्हणून आपण ते P0 0 P0 1 च्या रूपात लिहित असतो 8085 च्या बाबतीत आपल्याला पोर्टमध्ये लिहावे लागेल आणि नंतर तो डेटा फक्त 8 बिटमध्ये असेल जर आपण ते उरलेले बिट्स वापरत आहोत की नाहीत्यावर हा प्रोग्राम अवलंबून असतो परंतु सिस्टम 8 बिट नमुना Pattern परत करते 8085 प्रोसेसर 8 बिट नमुना Pattern वाचेल किंवा जेव्हा आउटपुट करेल तेव्हा ते 8 बिट नमुनावर Pattern तर या पोर्ट 0 मध्ये 8 बिट रीड राइट ऑपरेशन आहेत म्हणूनच IO हे सामान्य उद्देशाने किंवा बाह्य मेमरी डिझाइनसाठी मल्टिप्लेक्स लो बाइट अॅड्रेस आणि डेटा बस म्हणून कार्य करू शकते जर आपल्याकडे बाह्य मेमरी असेलतर लोअर ऑर्डर मल्टिप्लेक्स अॅड्रेस आणि डेटा बससाठी आपल्याला पोर्ट 0 वापरणे आवश्यक आहे नंतर आपल्याकडे पोर्ट 1 किंवा पी 1 आहे पी 1 मध्ये मल्टीप्लेक्स केलेले इतर कोणतेही कार्य नाहीत म्हणूनच जर आपल्या डिझाइनमध्ये आपल्याला काही पोर्ट वापरायचे असतील तर पोर्ट पी 1 वर जाण्याचा पहिला पर्याय असेल कारण तो येथे इतर कोणत्याही फंक्शनचे मल्टिप्लेक्स केले जात नाही यामुळे इतर कोणत्याही सिस्टम ऑपरेशनला हानी होणार नाही तर पी 1 मध्ये 8 बिट रीड राइट ऑपरेशन आहे आणि हे सामान्य उद्देश IO आहे पोर्ट 2 मधील पिन 21 ते 28 वर असतील आणि त्या पी 2 0 ते पी 2 7 वर लिहिल्या जातील पोर्ट 2 बहुक्रियाशील आहे पोर्ट 2 चे एक कार्य म्हणजे सामान्य हेतूच्या इनपुट आउटपुटसाठी 8 बिट रीड राइट ऑपरेशन करते आणी ते बाह्य मेमरी डिझाइनसाठी उच्च अॅड्रेस बिट्स देखील प्रदान करते तर हे पोर्ट 0 आपल्याला लोअर ऑर्डर बस आणि डेटा बस देत आहे आणि पोर्ट 2 आपल्याला उच्च ऑर्डरची बस देत आहे तर मेमरी कनेक्शनसाठीआपल्याला पोर्ट 0 आणि पोर्ट 2 या पिन वापराव्या लागतील त्यानंतर पोर्ट 3 ला पुन्हा मल्टिप्लेक्सड केले आहे त्याला सामान्य हेतू इनपुट आउटपुट ऑपरेशन व्यतिरिक्त इतर अनेक कार्ये मिळाली आहेत जर तुम्ही अंतर्गत परिघीय वस्तू म्हणजेच टायमर किंवा बाह्य व्यत्यय वापरत नसाल तर हे ठीक आहे आपण पूर्वी पाहिले आहे की ते रीड राइट ऑपरेशन आहे रीड बार राइट बार पिन या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेत म्हणून ते देखील बहु कार्यशील आहेत म्हणूनच आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की पी 3 0 डेटा प्राप्त करतो पी 3 1 डेटा प्रसारित करतो नंतर व्यत्यय टायमर टी 0 टी 1राइट बार रीड बार हे देखील या पोर्ट 3 वर मल्टिप्लेक्स केले जातात प्रत्येक पोर्ट द्विपक्षीय असतात जे इनपुट किंवा आउटपुट म्हणून वापरले जाऊ शकतात आणि ते थोडे नियंत्रणीय देखील असतात तर आपण बिट स्तरावर नियंत्रित करू शकतो एक बिट इनपुट म्हणून कॉन्फिगर केले जाऊ शकते इतर बिट आउटपुट म्हणून कॉन्फिगर केले जाऊ शकते म्हणून हे शक्य आहे तर हा पोर्ट 3 च्या पर्यायी कार्याचा सारांश आहे सीरियल इनपुट डेटा 3 0 मध्ये प्राप्त झाला आहे 3 1 हा सीरियल आउटपुट डेटा आहे तर आपण याविषयी आधीच चर्चा केली आहे आता आपण पोर्ट 3 मधील बिट लॅच आणि आयओ बफर पाहूया ही एक खास पोर्ट बिट स्ट्रक्चर आहे आपण पहाल की प्रत्येक पोर्ट बिट 3 X ला घेतात तर ही पिन आहे पिन वरून लाइन येते आणि ती थेट या अंतर्गत बसशी जोडली जाते तर हे या मार्गाने जोडलेले आहे परंतु त्या दरम्यान इतरही बर्याच गोष्टी आहेत तर येथे एक कुंडी आहे जेव्हा तुम्ही डेटा बसमधून काही डेटा तयार करीत असाल तेव्हा तुम्ही त्यास कुंडीमध्ये ठेवू शकता परिणामी जोपर्यंत तुम्ही काहीतरी नवीन लिहित नाहीत तोपर्यंत ही कुंडी तशीच राहिल या प्रोसेसरला पिनवर त्यांचे मूल्य काय आहे याची चिंता करण्याची गरज नसते उदाहरणार्थएक एलईडी चालू करण्यासाठी एलईडी तेथे जोडला जाऊ शकतो आणि प्रोसेसर येथे 1 लिहू शकतो परिणामी हा एलईडी चालू होईल आणि प्रोसेसर दुसरे काहीही करत असेल तरीही जोपर्यंत लैचमध्ये नवीन मूल्य 0 हे लिहिले जात नाही तोपर्यंत तो एलईडी चालूच राहील जर हे Q आउटपुट 1 वर असेल परिणामी त्याचे मूल्य 1 असेल म्हणून जर हे Q गुणवत्ता आउटपुट 1 असेल तर आपण समजू शकतो की NAND गेट आउटपुट 0 असेल तर परिणामी हा ट्रान्झिस्टर बंद होईल तेथे एक हे मूल्य येईल आणि एलईडी चालू होईल आमच्याकडे इनपुट पार्टसाठी दोन प्रकरणे असू शकतात एक म्हणजे आपण या कुंडीची सामग्री वाचू शकता किंवा आपण या पिनमधील सामग्री वाचू शकता तर आपल्याला आढळेल की लॅच वाचण्यासाठी आणि पिन वाचण्यासाठी वेगवेगळ्या सूचना आहेत जर आपण पिन वाचण्याचा प्रयत्न करीत असालतर हे नियंत्रण सक्षम केले पाहिजे परिणामी बसमध्ये ही पिन सामग्री उपलब्ध होईल जर आपण लॅच वाचण्याचा प्रयत्न करीत असाल तर हे वाचन लॅच नियंत्रण सक्रिय करावे लागेल तर हे येथे येईल आणी लॅचपर्यन्त जाईल वैकल्पिकरित्या इतर गोष्टींबरोबरच इनपुट फंक्शन्स आणि पर्यायी आउटपुट फंक्शन्स ही खरोखरच इतर वैकल्पिक कार्ये आहेत ज्यामध्ये आपल्याला रीड बार राइट बार प्रदान करायच्या आहेत आणी त्याद्वारे प्रसारण प्राप्त होते म्हणूनच आपल्याकडे असलेली सर्व पोर्ट 3 ची पर्यायी कार्ये या पिनशी जोडली जाऊ शकतात या लाइन्स वैकल्पिक कार्ये करतात म्हणून ही पिन स्ट्रक्चर कशी चालणार आहे याची आपण काही उदाहरणे आपण पाहूया तर ही आकृती आहे जी आपण आधी पाहिली आहे तर आयओ पोर्टची प्रत्येक पिन सीपीयू बसशी अंतर्गतरित्या जोडलेली आहे तर आता आपण पिन 1 X वर 1 कसे लिहावे याची काही उदाहरणे घेऊ तर हे पोर्ट १ आहे आणि आपल्याला येथे 1 लिहायचे आहे मग ते कसे करावे तर आपण येथे केवळ 1 लिहू शकतो होय या पिनवर 1 लिहिण्यासाठी म्हणून आपण येथे 1 ठेवले आहे तर हे डी फ्लिप फ्लॉप आहे हे डी लैच असेल जेणेकरून हे सिग्नल सक्रिय होईल तर हा डी बिट 1 होईल आणि म्हणून हे बिट 0 होईल ते क्यू बार 0 होईल आणि Q 1 होईल क्यू बार 0 आहे तो या ट्रान्झिस्टर गेटशी जोडलेला आहे ट्रान्झिस्टरचे गेट 0 आहे म्हणून हे ट्रान्झिस्टर बंद आहे म्हणूनच जर आपण या बिंदूंवर व्होल्टेज मोजले तर आपल्याला येथे उच्च व्होल्टेज मिळेल तर त्यानुसार आपल्याला या बिंदूंवर 1 मिळेल दुसरीकडे जर् तुम्ही आउटपुट पिनवर 0 लिहिण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्ही येथे 0 लिहा म्हणजे परिणामी Q चे मूल्य 0 होईल आणि क्यू बार 1 होईल जेव्हा क्यू बार 1 होईल तेव्हा हा ट्रान्झिस्टर गेट 1 होईल तर हे ट्रान्झिस्टर चालू राहिल परिणामी आपल्याला 0 ला व्होल्टेज मिळेल कारण हा ट्रान्झिस्टर चालू असल्यामुळे तुम्हाला या क्षणी पिनवर 0 मिळेल तर आपण या लॅचवर अंतर्गत बसची किंमत लिहून पाहू शकता अखेरीस त्या पिनवर परिणाम होईल अशा प्रकारे आपण पिनवर आउटपुट ऑपरेशन्स करू शकतो प्रथम आपल्याला पिन वर 0 लिहायचे आहे तर पिन ही 1 वर जाईल नंतर आउटपुट पिन 0 झाल्यामुळे ती ग्राउंड होते तर हे 1 होते त्यानंतर ते बंद पडून चालू होते म्हणून हे पिन ग्राउंड केले आहे तर हे असे होते मूल्य 0 आहे हे मूल्य 1 आहे तर तिथे 1 मिळेल दुसरीकडे जर आपण इनपुट पिन वाचण्याचा प्रयत्न करीत असल्यास आपल्याला हे वाचन पिन मूल्य 1 वर सेट करावे लागेल सर्वप्रथम आपण ते वाचले पाहिजे त्यासाठी हे पिन मूल्य 1 वर ठेवावे लागेल जर हे पिन 1 मधील मूल्य असेल तर आपल्याकडे असलेले मूल्य या टप्प्यावर point परंतु येथे एक पकड आहे कारण समजा आपण आधी 0 हे डी फ्लिप फ्लॉपवर टाकले तर प्रथम हे लैच 0 च्या बरोबरीचे होते तो Q 0 च्या बरोबर होता म्हणून क्यू बार 1 च्या बरोबर होता परिणामी या ट्रान्झिस्टरमुळे आपल्याकडे 1 होते म्हणूनच हे ट्रांजिस्टर चालू होते म्हणून त्यामुळे बंद झाले नाही जर आपण इनपुट पिनवर जे व्होल्टेज मूल्य ठेवले आहे ते जर आपण येथे मोजले तर आपल्याला 0 मिळेल म्हणून जरी हे इनपुट पिन 1 वर सेट केले असेल तरीही परिणामी येथे 0 येणार आहे कारण यापूर्वी ही कुंडी 1 वर सेट होती म्हणून हे मूल्य या लॅचवर येईल म्हणून याचे मूल्य 0 होईल आणि क्यू बार चे मूल्य 1 होईल म्हणून त्याक्षणी आपल्याला ईथे 0 मिळत आहे जर आधी ही व्हॅल्यू 0 आणि ही व्हॅल्यू 1 असेल तर येथे आपल्याला 1 मिळणार आहे म्हणून हे ट्रान्झिस्टर चालू आहे परिणामी मला या टप्प्यावर 1 मिळवायचे असेल तर या 1 ला या मार्गावरून सोडण्यात येईल आणि हे 1ला 0 मध्ये सुधारित केले जाईल तर तुम्ही येथे जे काही व्हॅल्यूज ठेवता त्या रीड पिन सिग्नल दिल्यावर तुम्हाला या टप्प्यावर 0 मिळेल परंतु मी तिथे ठेवलेली व्हॅल्यू 1 आहे तर ते कसे करावे हे करण्यासाठी आपल्याला या पिनवर 1 लिहिण्याची आवश्यकता आहे प्रथम या पिनवर 1 लिहा जर आपण 1 लिहिले तर या व्हॅल्यूज 1 होतील तर ती कुंडी 1 बनते तर क्यू बार हा 0 होईल परिणामी ट्रान्झिस्टर बंद होईल म्हणूनच आता या ट्रांझिस्टरद्वारे व्होल्टेजचे मूल्य डिस्चार्ज केले जाऊ शकत नाही जर आपण येथे इनपुट पिनवर 1 ठेवले आणि आपण या पिनवर वाचन ऑपरेशन करीत असाल तर हे मूल्य येथे येईल आणि नंतर ते अंतर्गत बसमध्ये येईल त्याचप्रमाणे जर येथे मूल्य 0 असेल तर ही 0 या कुंडीद्वारे प्रसारित होईल आणि ती प्रामाणिकपणे या बसमध्ये येईल म्हणूनच असा नियम बनवा की जेव्हा आपण इनपुट पोर्टवरून वाचण्याचा प्रयत्न करीत असाल तर प्रथम आपण त्या पोर्टवर 1 लिहावे तर MOV P10FFH सूचना लागू करून येथे पोर्ट 1 चे सर्व बिट्स इनपुट पोर्ट म्हणून कॉन्फिगर केले जावे कोणताही पिन वाचण्यापूर्वी आपल्याला हे काम प्रथम करण्याची आवश्यकता आहे जेव्हा आपण हे MOVE A P1 करतो तेव्हा बाह्य पिन जास्त असेल आणि नंतर आपण रजिस्टरवर या पोर्टची किंमत मिळवू शकतो अन्यथा ते तसे होणार नाही जर कोणत्याही क्षणी आपण पोर्टमधील सामग्री वाचण्याचा प्रयत्न करीत असाल तर प्रथम पोर्टवर 1 लिहा तर ते थोडे किंवा संपूर्ण पोर्टसाठी असू शकते हे आपल्या अनुप्रयोगावर अवलंबून आहे परंतु ते करावे लागेल पिनवर कमी मूल्ये वाचणे ही समस्या नाही जरी पिन मूल्य डिस्चार्ज केले तरीही आपण येथे 0 देत आहोत म्हणूनच यात काहीच अडचण नाही परंतु तरीही बाहेरील पिनमधून आपल्याला पुढील मूल्य काय मिळणार आहे ते काय आहे याचा अंदाज आपण घेऊ शकत नाही म्हणूनच आपण पुढच्या काळात कमी वा जास्त वाचत आहात की नाही तर भविष्यात काय घडेल हे आपल्याला ठाऊक नसते म्हणूनच हा सल्ला दिला जातो की कोणत्याही ऑपरेशनपूर्वी आणी इतर कोणत्याही वाचन पोर्ट ऑपरेशनपूर्वी संपूर्ण पोर्टसाठी आपण इच्छित असल्यास पोर्टवर 0FFH लिहावे जर आपण फक्त एक लाइन किंवा एक बिट कनेक्ट करत असल्यास आपण ते बिट 1 वर सेट केले पाहिजे त्यामुळे पोर्टवर वाचन ऑपरेशन करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे पोर्ट 0ला काही अतिरिक्त वैशिष्ट्ये मिळाली आहेत म्हणूनच हे मुळात एक ओपन ड्रेन drain पोर्ट आहे तर आपल्याला हे बाह्य प्रतिरोधक पोर्ट 0 शी जोडणे आवश्यक आहे म्हणून 10 k प्रतिरोधक जोडावे लागतील तर हे कनेक्शन ओपन ड्रेन प्रकार किंवा ओपन कलेक्टर प्रकार आहेत तर तुम्ही बाह्यरित्या हे प्रतिकार जोडावेत म्हणूनच हे उपयुक्त आहे कारण आपल्याला पोर्ट 0 वरून काही उच्च भार चालवायचे असल्यास आपण ते करू शकतो अन्यथा आपण हे दुसर्या पोर्टवरून करत असल्यास हे ड्राइव्ह करंट मर्यादित आहे तर आपण त्याद्वारे उच्च करंट चालवू शकत नाही म्हणून जर तुम्हाला उच्च ड्राईव्ह करंट हवा असेल तर आपण त्या डिव्हाइसला पोर्ट 0 वर कनेक्ट करू शकतो आणि त्याद्वारे पुल अप प्रतिरोधक खेचू शकतो आणि परिणामी आपण त्या उपकरणांच्या पोर्टवर उच्च प्रवाह देउ शकतो आपली पुढची महत्त्वाची पिन म्हणजे PSEN किंवा प्रोग्राम स्टोअर सक्षम बाह्य प्रोग्राम मेमरीसाठी हे वाचन सिग्नल आहे आणि सक्रिय पिन लो आहे तर आपण सामान्यत आपण PSEN बार असे म्हणू शकतो हे सक्रिय लो सिग्नल असल्याचे दर्शवित आहे तर हे चुकीच्या इंटरफेससारखेच आहे जर ते 8051 असेल आणि आपण येथे बाह्य रॉम कनेक्ट केले असेल तर रॉमसाठी माझ्याकडे ती बार लाइन असेल तर ती बार लाइन वाचून आपण ती 8051 च्या PSEN बार लाइनशी कनेक्ट केली पाहिजे मग आपल्याला ALE मिळाले आहे पोर्ट 0 आणि पोर्ट 2 च्या अॅड्रेस आउटपुटला लॅच करण्यासाठी अॅड्रेस लॅच एनेबलचा वापर केला जातो म्हणून पोर्ट 2 साठी कोणतीही समस्या नाही कारण पोर्ट 2 उच्च ऑर्डर अॅड्रेस बस आहे आणि ते निश्चित केले आहे परंतु 8085 प्रमाणे या लोअर ऑर्डर अॅड्रेस बसमध्ये डेटा बससह मल्टिप्लेक्स आहे आपल्याला हे मल्टिप्लेक्सिंग मिळाले आहे येथे आपल्याकडे या लोअर ऑर्डर अॅड्रेस बसचे मल्टिप्लेक्सिंग देखील आहे आपल्याला बाह्य लॅच ठेवून लोअर ऑर्डर अॅड्रेस बस डी मल्टिप्लेक्स करणे आवश्यक आहे हा बाह्य प्रवेश ईए पुन्हा कमी सक्रिय सिग्नल आहे तर हे ईए बार देखील आहे म्हणून बाह्य प्रवेश सक्षम केला जाईल म्हणूनच आपण बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करू इच्छित असाल तर ही ईए बार लाइन कमी स्तरावर तयार केली जाणे आवश्यक आहे आपण केवळ अंतर्गत मेमरीवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्यास ईए बार लाइन अधिक केली जाईल तर नंतर आपण यावर परत येऊ मग डेटा प्राप्त आणि हस्तांतरित करण्यासाठी पिन आहे हे सार्वत्रिक एसिन्क्रॉनस रिसीव्हर ट्रान्समीटर ऑपरेशन्स आहेत ज्याना 8051 ने एकत्रित केले आहे तर पोर्ट 3 वरील सीरियल आयओसाठी हे पिन आहेत ते टीएक्सडी आणि आरएक्सडी पिन म्हणून ओळखले जाते तर आमच्याकडे क्रिस्टल ऑसीलेटर संकलित करण्यासाठी XTAL पिन आहे आपल्याला व्हीसीसी देखील मिळाले आहे तर व्हीसीसी म्हणजे पुरवठा व्होल्टेज जो प्लस 5 व्होल्ट आहे त्यानंतर आपल्याला ग्राउंड पिन 20 मिळाले आहे नंतर क्रिस्टल्ससाठी आपल्याकडे Xtal 1 आणि Xtal 2 आहे जेणेकरून ते बाह्य घड्याळ प्रदान करीत आहेत तर आपण क्वार्ट्ज क्रिस्टल ऑसीलेटर वापरू शकता किंवा आपण TTL ऑसीलेटर वापरू शकता तर आपण येथे काही क्रिस्टल ऑसीलेटर कनेक्ट करू शकता आणि वारंवारता मिळवा तर हे क्रिस्टल TTL आधारित ऑसिलेटर देखील असू शकते म्हणून हे देखील जोडले जाऊ शकते तर बाह्य स्त्रोतासाठी त्या बाबतीत आपण Xtal 2 शी काहीही कनेक्ट करत नाही परंतु Xtal 1 मध्ये आपण दोलन आउटपुट कनेक्ट करतो आणि ते ग्राउंडेड आहे तर आपण 8051 साठी मशीन सायकल शोधू शकतो अशा प्रकारे एखाद्या प्रकरणात जर 11 0592 मेगा हर्ट्ज असेल तर आपण त्याला क्रिस्टल ऑस्सीलेटर म्हणू शकतो यानंतर अंतर्गत घड्याळ मिळविण्यासाठी 11 0592 ला 12 ने विभागले गेले आहे जे 921 6 किलोहर्ट्झ आहे तर एक मशीन सायकलवर 1 पर 921 6 khz आहे जे 1 085 मायक्रो सेकंद आहे तर या प्रकरणात क्रिस्टल 11 0592 मेगाहर्ट्झ आहे जर ते 16 मेगाहर्ट्झ असेल तर ते अंतर्गत 12 ने विभाजित केले आहे तर आपल्याला 1 333 मेगाहर्ट्झ मिळेल तर मशीन सायकल 0 75 मायक्रो सेकंदात होते तर 12 चे विभाजन निश्चित केले आहे म्हणून आपण जे काही क्रिस्टल कनेक्ट करतो जे काही फ्रिक्वेन्सी तयार होते त्याची वारंवारता प्राप्त करण्यासाठी हे अंतर्गत मशीन चक्र 12 ने विभागले आहे मग आपल्याला आणखी काही RST पिन किंवा रीसेट पिन मिळाल्या आहेत तर हे सक्रिय इनपुट पिन आहे आणि ते उच्च सक्रिय आहे म्हणूनच ते सहसा कमी सक्रिय असतात परंतु दोन मशीन चक्र सक्रिय होण्यासाठी आपल्याला ते ठेवणे आवश्यक आहे तर हे रीसेट सिग्नल देखील पॉवर ऑन रीसेट करेल म्हणूनच आपण सिस्टमवर पॉवर केल्यावर ते रीसेट होईल आपण रीसेट लाइनवर उच्च नाडी ठेवल्यास मायक्रोकंट्रोलर रीसेट केले जाईल आणि सर्व सीपीयू नोंदणी मूल्ये गमावली जातील म्हणून काही मूल्ये रीसेट केली जातील म्हणून हे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याकडे काही पॉवर ऑन रीसेट सर्किटरी असू शकतात तर ही पॉवर ऑन रीसेट सर्किटरी आहे जेव्हा हे बटण ठेवले जाते तर हे व्यक्तिचलित रीसेट आहे म्हणून आपण ते व्यक्तिचलितपणे रीसेट केल्यास कॅपेसिटरवर शुल्क आकारले जाईल कॅपेसिटरला डिस्चार्ज होईल आणि तेथे 1 नाडी असेल तर जेव्हा ते चालू होईल तेव्हा ते रीसेट सिग्नल म्हणून होईल किंवा तर कॅपेसिटर हळूहळू आकारला जाईल आणि त्यानुसार आपण या पिनला पॉवर ऑन करतो जेव्हा आपण प्रोग्रामचे प्रति मूल्य 0 वर रीसेट करतो तेव्हा 8051 मध्ये 0 ची काही नोंदवही मूल्य असते त्यामुळे एक्झ्युलेटर रजिस्टर 0 होईल बी रजिस्टर 0 होईल त्यानंतर ही सर्व रजिस्टर 0 होतिल अगदी PSW 0 होईल स्टॅक पॉईंटर 7 आहे आणि ही सर्व DTPR नोंदणी 0 होईल आणि संपूर्ण रॅम सामग्री साफ केली जाईल 8051 रजिस्टर फाईलमध्ये गेल्यानंतर आपण हे रजिस्टर पाहू रीसेट केल्यावर त्यांची सामग्री अशीच असेल आणि विशेष म्हणजे 8051 मधील 128 बाइट रॅम असलेली रॅम देखील साफ केली जाईल तर हे स्क्रॅच पॅड स्वच्छ झाल्याचे सुनिश्चित करेल रॅम हा मुळात प्रोसेसरचा एक भाग असतो आपण आता सामान्य सिस्टमच्या तुलनेत म्हणू शकतोकी जिथे रॅम चे घटक अंदाज करता येत नाहीत तिथे कसलाही कचरा त्यामध्ये असू शकतो परंतु रॅम सामग्री येथे प्रोसेसरद्वारे साफ केली जाते तर हे सर्व 0 आहे मग हे ईए बार पिन बाह्य प्रवेशासाठी आहे तर 8031 आणि 32 साठी एकच चिप रॉम नाही तर त्या चिप्ससाठी आपल्याकडे हा EA बार पिन 0 शी जोडलेला असू शकतो कारण रॉम चिप अस्तित्वात नाही तर चिप बाह्य मेमरीशी कनेक्ट करावी लागेल तर अशा प्रकरणांमध्ये बाहेरून कोड संचयित केला आहे हे दर्शविण्यासाठी ते ग्राउंड केले आहे हे PSEN बार आणि ALE बाह्य असल्यामुळे ते बाह्य रॉम प्रवेशासाठी वापरले जातात PSEN बार RAM च्या रीड बार लाइनशी जोडला जाईल आणि ALE लोअर ऑर्डर अॅड्रेस बस आणि डेटा बस डी मल्टिप्लेक्स करते 8051 साठी EA बार पिन Vccशी जोडलेले आहे कारण 8051 ला अंतर्गत रॉम मिळाला आहे 8051 मधील प्रोग्राम अंतर्गत रॉममधून सुरू होईल यामुळे हा EA बार पिन जास्त असेल ते त्वरित बाह्य मेमरीमध्ये प्रवेश करत नाही आणि हा PSEN बार प्रोग्राम स्टोअर सक्षम आहे म्हणून या वेळी आपण आधीच सांगितले आहे की ते या OE बारशी कनेक्ट केलेले आहे तर OE बार म्हणजे आउटपुट सक्षम बार आहे आपण ज्या रीड बार पिन बद्दल बोलत आहोत त्यासारखेच हे आहे तर रॉमच्या बाबतीत ते एक रीड बार आहे असे सांगण्याऐवजी आपण याला सामान्यपणे आउटपुट सक्षम किंवा OE बारद्वारे ओळखले आहे ALE म्हणजे अॅड्रेस लॅच सक्षम 8085 प्रमाणे हे उच्च सक्रिय आऊटपुट पिन आहे हे अॅड्रेस आणि डेटा दोन्ही प्रदान करते आणि ALE एड्रेस बसच्या डी मल्टिप्लेक्समध्ये वापरली जाते जसे आपण 8085 साठी केले होते तर यासाठी सहसा 74373 सारख्या कुंडीचा वापर केला जाऊ शकतो आणि या 74373 मध्ये G पिन आहे जीला आपण प्रत्यक्षात म्हणू शकतो की ही लॅच पिन आहे तर ह्या ALE ला G जोडले जाऊ शकते म्हणून जेव्हा हे G जास्त असेल जे काही इनपुटमध्ये असेल तेच व्हॅल्यू 74373 लॅचवर असते त्यामुळे बाह्य मेमरीसाठी हे मल्टीप्लेक्सिंग आहे तर हे A0 ते A15 पत्ता आणि D0 ते D7 आहे म्हणूनच हा मल्टिप्लेक्स्ड प्रवेश नाही तर एकूण 24 बिट्स आहेत म्हणून जेव्हा मल्टीप्लेक्स AD0 वरून AD7 वर प्रवेश करतेतेव्हा A0 ते A7 आणि D0 ते D7 हे मल्टीप्लेक्स केले जातात पहिल्या भागात तुम्ही खालच्या ऑर्डर पत्त्यासाठी बाइट प्रदान कराल आणि दुसऱ्या भागातआपल्याला डेटा भाग मिळेल तर अशा प्रकारे पिनची संख्या 24 पासून 16 पर्यंत कमी होते पोर्ट 2 ला उच्च ऑर्डर अॅड्रेस बिट्स प्राप्त झाले आहेत A0 ते A15 पोर्ट 0 ला डेटा बस कनेक्ट होईल तर डेटा बस D0 ते D7 ला जोडली गेली आहेत आणि अॅड्रेस बस मध्ये A 0 ते A7 ला D0 ते D7 सह गुणाकार केला आहे त्यासाठी ते 373 आणि या ALEसिग्नलशी जोडलेले आहे म्हणून ते 373 च्या G पिनशी जोडलेले आहे सुरुवातीला जेव्हा 8051 अॅड्रेस बसवर पत्ता ठेवतो हाय ऑर्डर अॅड्रेस बसमध्ये उच्च ऑर्डर बिट्स असतात लोअर ऑर्डर अॅड्रेस बसमध्ये A 0 ते A7 बिट्स असतात जेव्हा एएलई कडून सिग्नल दिला जातो तेव्हा मूल्य 373 या लॅचवर येते आणि नंतर या रॉमवरील पीएसईएन बार लाइन रॉमच्या y बार लाइनशी जोडली जाते तर परिणामी रॉम बसमध्ये डेटा समाविष्ट करेल आणि ते पुन्हा 8051 च्या 0 पोर्टवर परत येतील जी 8051 च्या डेटा बस म्हणून काम करीत आहे 8051 साठी बाह्य डेटा बस असेल तर अशाप्रकारे 8085 प्रमाणे येथे देखील आपल्याला पत्ता आणि डेटा बसचे मल्टिप्लेक्सिंग मिळाले आहे आणि ते लॅचद्वारे जोडले जाऊ शकते